सोल्विंग फोर मॅग्नेटिक फिल्ड ऑफ मॅग्नेट इन प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक मटेरीअल्स चुंबकीय मोमेंट m बरोबर चुंबकीय क्षेत्र काढण्याची यंत्र सामग्री आपण विकसित केली आहे तसेच सहायक क्षेत्र h ची ओळख करून घेतल्यानंतर आता आपण चुंबकीय साधनांचा अभ्यास करणार आहोत म्हणून आपण आता चुंबकीय साधनांचा अभ्यास करताना त्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येईल ते आहेत प्यारामाग्नेटीक डायमाग्नेटीक आणि फेरोमाग्नेटीक असे आहेत प्यारामाग्नेटीक साधने लावलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने चुंबकत्व विकसित करतात डायमाग्नेटीक साधने लावलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने चुंबकत्व निर्माण करतात आणि फेरोमाग्नेटीक साधने लावलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या दिशेने मोठे चुंबकत्व निर्माण करतात तर मी आता हे चित्राद्वारे बनवतो जर मी प्यारा माग्नेटीक साधनांकडे पहिले जर मी प्यारा माग्नेटीक साधनाचा एक नमुना घेतला आणि जर मी त्याला चुंबकीय क्षेत्रात ठेवले तर ते लावलेल्या क्षेत्राच्या दिशेने चुंबकत्व निर्माण करेल आणि म्हणून ते याप्रमाणे चुंबकत्व निर्माण करेल आणि ते आत आणि बाहेर अधिकचे चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल आपण हे आतमध्ये पाहिले की जर हे लांब आहे तर तिथे एकसारखे अधिकचे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याचा परिणाम म्हणजे तुम्हाला बाहेर असे दिसेल की बाहेरून लावलेल्या क्षेत्राच्या हे विरुद्ध आहे म्हणून हे क्षेत्र थोडेसे कमी होईल परंतु टोकाला हे मजबूत आहे म्हणून आपल्याला अशा प्रकारच्या रेषा बघायला मिळतील आता मी हे खोडतो मी तुम्हाला दाखवतो की या रेषा अशा जात आहेत की ते टोकांना मजबूत क्षेत्र बनेल तर त्या या दिशेने अशा जातील आणि पुन्हा इथे मजबूत बनतील म्हणून इथे जास्त रेषा जात आहेत आणि इथे कमकुवत आहे प्यारामाग्नेटीक साधनांमध्ये जेव्हा ते चुंबकीय क्षेत्रात ठेवले जाते रेषा अशाप्रकारे दिसतात दुसरे असे की जर मी डायमाग्नेटीक साधनाकडे पाहिले आणि त्याला अशा प्रकारच्या सारख्या क्षेत्रात ठेवले तर ते विरुद्ध दिशेने चुंबकत्व निर्माण करते जर ते विरुद्ध दिशेने चुंबकत्व निर्माण करते तर त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा की ज्या नव्या क्षेत्र रेषा निर्माण होणार आहेत त्या अशा प्रकारे असतील आतमध्ये लावलेल्या क्षेत्राच्या विरुद्ध दिशेने बाहेरून लावलेल्या क्षेत्राच्या दिशेत आणि म्हणून हे क्षेत्र या अशा प्रकारे दिसणार आहे ते आतमध्ये कमकुवत आहे म्हणून हे परत हे क्षेत्र घेते ते आतमध्ये कमकुवत बनते त्याचा अर्थ असा की रेषा एकमेकांना दूर ठेवतात आणि इथे बाजूंना मजबूत करतात आणि तुम्हाला रेषा दूर जातांना दिसतील आणि ते बाहेरील बाजू पेक्षा आतील बाजूला कमकुवत असेल हे डायमाग्नेटीक साधन आहे फेरोमाग्नेटीक साधनांमध्ये मजबूत चुंबकत्व विकसित होते आणि म्हणून त्यातून जाणाऱ्या खूप साऱ्या रेषा या प्यारामाग्नेटीक साधनातून जाणाऱ्या सारख्या आहेत परंतु त्या खूप जास्त असतात आणि बाहेरील क्षेत्र कमकुवत असते तुम्ही हे पाहू शकाल की जर तुम्ही ही साधने लोखंडाच्या खिळ्याजवळ नेलीत तर फेरोमाग्नेटीक साधनामध्ये लोखंडी खिळे त्याच्या दोन्ही टोकांना चिपकलेले असतात अशा प्रकारच्या प्रवृतीमुळे काय होईल की प्यारामाग्नेटीक साधन हे मजबूत क्षेत्राकडे जाईल त्याची उर्जा कमी होईल आणि डायमाग्नेटीक साधन मजबूत क्षेत्रापासून दूर जाईल ते कमकुवत क्षेत्राकडे जाईल आणि फेरोमाग्नेटीक साधन अर्थातच मजबूत क्षेत्राकडे जाईल यामध्ये आपण काय करू की आपण प्यारा डाय माग्नेटीक साधनांचा अभ्यास करूया मला यांची परत एकदा व्याख्या करू दे ही अशी साधने आहेत जी चुंबकीय मोमेंट लावलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात निर्माण करतात किंवा याची अधिक चांगल्या पद्धतीने व्याख्या करायची असेल तर हे चुंबकीय सस्सेप्टीबिलीटी χm गुणिले H MMH परत इलेक्टोस्टटीकशी साधर्म्य आहे कारण इलेक्ट्रोस्टटीक मध्ये आपल्याकडे काय होते की जर तिथे कुठेतरी विद्युत क्षेत्र असेल त्याने विकसित केले असेल ε0 χ विद्युत त्या बिंदुला पोलरायझेशन मिळेल आपण विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रांसाठी सस्सेप्टीबिलीटी ची जी व्याख्या करतो त्यात थोडासा फरक आहे विद्युत क्षेत्रासाठी मी सस्सेप्टीबिलीटी ची व्याख्या अशी केली आहे की ε0χ गुणिले e e हे विद्युत क्षेत्र आहे चुंबकीय साधनांसाठी m ची व्याख्या अशी आहे की ते H च्या प्रमाणात बदलते हे सहायक क्षेत्र आहे फोर्स लावणारे लावलेले क्षेत्र नव्हे गुणिले χm तिथे μ0 नाही बरोबर म्हणून हा χm प्यारामाग्नेटीक साधनांसाठी 0 पेक्षा जास्त आहे आणि χm हा 0 पेक्षा कमी आहे हा रंग बरोबर नाही म्हणून मी हा रंग बदलतो आहे डायमाग्नेटीक साधनांसाठी χm हा 0 पेक्षा कमी आहे हा लाल डब्ब्यात दाखवलेला संबंध तुम्हाला एलेक्ट्रोस्टटीक प्रमाणे माग्नेटोस्टटीक साठी घटकात्मक संबंध देतो फेरोमाग्नेटीक साधनांसाठी χm लावलेल्या क्षेत्रावर अवलंबून असतो म्हणून तो एक रेषीय नसतो परंतु याची चर्चा आपण इथे करणार नाही आणि त्यामुळे हिस्टरेसीस मिळतो आणि अशा सर्व साधनांचा आपण अभ्यास करणार आहोत इलेक्ट्रोस्टटीक मध्ये वापरलेल्या पद्धती आपण इथे वापरणार आहोत म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही परत मागे जा आणि ते व्याख्यान पुन्हा बघा कारण आता मी उदाहरणे सोडवणार आहे पहिले उदाहरण म्हणजे आपण अशी केस घेऊ ज्यामध्ये मी प्यारा किंवा डायमाग्नेटीक साधनाचा एक नमुना घेतो आणि तो चुंबकीय क्षेत्रात ठेवतो या नमुन्याची त्रिजा r त्याच्या उंची h पेक्षा खूप जास्त आहे म्हणून मी फ्रिंज परिणाम दुर्लक्षित करू शकतो किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर मी या भागात बघतो आहे इथे कुठेतरी जिथे टोकांचे परिणाम दुर्लक्षित करण्यासारखे आहेत आता काय होईल की जेव्हा मी B लावतो हा B चुंबकीय मोमेंट देईल म्हणून असे म्हणूया की यामुळे चुंबकीय मोमेंट m निर्माण होते या चुंबकीय मोमेंटचा विचार बद्ध विद्युत प्रवाहासारखा करता येईल जी एकसमान चुंबकीय मोमेंट आहे किंवा मी - m चा डायवरजेन्स बरोबर चुंबकीय प्रभार जो h देतो असा विचार करता येईल हे उदाहरण दोन प्रकारे सोडवूया तर i जर या साधनाकडे पाहिले मी B लावले होते आणि मी आतील क्षेत्र समान आहे असे धरतो तर वरच्या पृष्ट्भागाला m चा डायवरजेन्स -mδz h जर मी वरच्या भागाला h घेतला तर मिळेल आणि खालच्या भागाला तो mδz मिळेल तर तो पृष्ट्भागावरील प्रभारासारखा आहे जर हा डायवरजेन्स असेल तर डेल h बरोबर -डेल m मिळेल तर हे mδz h mδz असे होईल म्हणून h हा जणू काही धन प्रभाराने इथे आणि ऋण प्रभाराने तिथे निर्माण झालेल्या h सारखा होईल म्हणून बाहेरील H बरोबर Bμ0 आतील H बरोबर लावलेला H अधिक m मुळे मिळालेला H होय लावलेल्या H चा डायवरजेन्स 0 आहे कारण H समान आहे म्हणून आतील H बरोबर लावलेला H बरोबर bμ0 अधिक m मुळे मिळालेला H आहे आणि जसे मी म्हटले की हा असा येतो कारण धन प्रभार वर आहे आणि ऋण प्रभार खाली म्हणून हे -m तिथे ε0 नाही तर आतील H बरोबर Bμ0 M होय आता आपण स्व सुसंगत लूप मधून जाऊया कारण M हा याच दिशे आहे हे मला माहित आहे म्हणून मी वेक्टर चिन्ह त्याच्या वर लिहिणार नाही तर तो म्हणजे या बिंदुला χm गुणिले h इतका आहे म्हणून आतील h बरोबर χm b μ0 m आणि त्यावरून मला χm1 m बरोबर χm bμ0 मिळेल किंवा m बरोबर χmχm1 bμ0 हे m चे उत्तर आहे आणि म्हणून B जो लावलेला B अधिक m मुळे मिळालेला B किंवा h बरोबर लावलेला h अधिक m मुळे मिळालेला h बरोबर लावलेला h बरोबर bμ0 m χmχm1 bμ0 ज्यावरून मला मिळेल bμ0 1χm1 तर हे सर्व वापरून आपण m बरोबर χmχm1 bμ0 काढला H बरोबर bμ0 1χm1 आणि संपूर्ण क्षेत्र b बरोबर μ0 h m आणि हे b येतंय म्हणून आतील b तेवढेच राहील χm मुळे बदलणार नाही MMHinsideMB0 M M1MMB0 MMM1B0 BBapplied Bdue to M HHapplied Hdue to MB0 MM1B0B01M1 Net field B0HM हे आश्चर्य करण्यासारखे नाही कारण या साधनामध्ये मी गॉस चा सिद्धांत Gauss's law लावू शकतो माझ्याकडे इथे हा डब्बा आहे मी हा डब्बा निवडतो माझ्याकडे डेल b बरोबर 0 आहे ज्यावरून मला लंब b एकसारखा मिळेल आणि तेच उत्तर आपण पाहत आहोत दुसरे उदाहरण जे तुम्ही सोडवू शकता ते म्हणजे एक लांब सोलेनोईड जी सारख्या क्षेत्रात ठेवली आहे हे मी तुमच्यासाठी सोडवायला ठेवतो तिसरे उदाहरण मी पुन्हा करणार आहे χm चुंबकीय मोमेंट असलेला गोल बाहेरील समान क्षेत्रात ठेवलेल्या उदाहरणाकडे मी परत येतो आहे आपण ते चुंबकीय मोमेंट m सारख्या दिशेने विकसित करते समजा ती दिशा z असेल असे गृहीत धरून सुरुवात करूया आता मला h पद्धतीने सोडवायचे असेल तर मला डेल h बरोबर -डेल m मिळते आणि हे आपण अगोदरच पाहिले आहे याचा अर्थ असा की माझ्याकडे धन प्रभारासारखी काही गोष्ट आहे जी m cos θ आहे आणि ऋण प्रभार खालच्या दिशेने जो आहे m cos θ आणि म्हणून h या दिशेने मिळेल आणि h आणि डेल x h बरोबर 0 मिळेल कारण तिथे मुक्त विद्युत प्रवाह नाही म्हणून h बरोबर -m3 म्हणून आतील h बरोबर लावलेला h m मुळे मिळालेला h होय तो बरोबर μ0 m3 पण मला हे देखील माहित आहे की m बरोबर χm गुणिले आतील h आणि म्हणून हे χm b μ0 χm m 3 m बरोबर हे मिळेल आणि यावरून 3χm3m बरोबर χm b μ0 मिळते m बरोबर 3 χm 3χm गुणिले bμ0 मिळेल

H MH M3 HinsideHappliedHdue to MB0 M3 MMB0 MM3 M3M3MB0 तर यामध्ये आपल्याला काय मिळाले की जर मी एक गोल समान क्षेत्रात ठेवला तर मला m बरोबर 3 χm 3χmbμ0 मिळेल आणि म्हणून h बरोबर हे लावलेले h आहे bμ0 m3 जे या केस मध्ये χm3χm b μ0 होईल ते बरोबर 33χm b μ0 मिळेल आणि म्हणून b जे आतील क्षेत्र आहे ते बरोबर μ0 hm ज्यावरून मला 3 χm 13χm b लावलेले मिळेल HB0 M3MB033MB0 Binside0HM3M13MBapplied तर एलेक्ट्रोस्टटीक साठी वापरलेली पद्धत तुम्ही पाहिली जेव्हा आपल्याकडे एक पोलरायझेशन होऊ शकणारे साधन विद्युत क्षेत्रात ठेवले होते त्याच प्रकारची पद्धत आपण जेव्हा चुंबकीय साधन क्षेत्रात ठेवले असेल तेव्हा आतील क्षेत्र काढण्यासाठी इथे वापरू शकतो दुसऱ्या पद्धतीने आपण हे करू शकलो असतो ती म्हणजे मी जेव्हा हा m बाहेरच्या दिशेने घेतला मी या m चा h पद्धती प्रमाणे असा विचार करू शकलो असतो परंतु मी या m चा बद्ध विद्युत प्रवाह निर्माण करणारा असा विचार करू शकलो असतो जे -mxn असे दिले जातात जे खरंतर m sin θ देतात आणि आपण मागील काही व्याख्यानामध्ये पाहिले की हे खरंतर आतील क्षेत्र देते जे आहे 23 μ0m म्हणून हे सोडवण्यासाठी मला हे माहित आहे की आतील b बरोबर लावलेले b अधिक 23 μ0 m आणि त्यातून आतील h बरोबर b इनμ0 m मिळेल जे हे b m μ0 - माफ करा bμ0 - हे b नाही हे bμ0 23m आहे आता m बरोबर χm h आहे म्हणून χm bμ0 χm3m आणि हे m 3 अधिक χm3 बरोबर χm bμ0 त्यावरून m वरील प्रमाणे मिळेल तर तुम्हाला दिसेल की हे उदाहरण मी आताची पद्धत वापरून देखील सोडवू शकलो असतो मुख्य मुद्दा हा की मी m असा धरतो की जो b च्या दिशेने आहे जे या केसेस मध्ये खरे आहे आणि त्यावरून आत्म विश्लेषण करून उत्तर मिळते शेवटी लक्षात घ्या की प्यारामाग्नेटीक प्रवृत्ती मुळे जर χm हे 1 पेक्षा जास्त आहे तर आतील b हा लावलेल्या b पेक्षा जास्त मिळेल आणि जर χm 1 पेक्षा कमी असेल तर हे वेगळे होईल आणि ते लावलेल्या क्षेत्र पेक्षा कमी मिळेल BinB230H HinB0 13MMMHinMB0 M3M or M3M3MB0